नमस्कार या कोर्सच्या मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्सच्या दुसर्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे मागील मॉड्यूलमध्ये आपण सुमारे 1 आणि 2 पोर्ट मायक्रोवेव्ह उपकरणांबद्दल चर्चा केली होती या मॉड्यूलमध्ये आपण त्याच धर्तीवर आपली चर्चा सुरू ठेवू आणि आपण 3 पोर्ट उपकरणाबद्दल चर्चा करणार आहोत म्हणून आपण 1 आणि 2 पोर्ट नेटवर्कसाठी एस पॅरामीटर्सच्या अटी प्राप्त केल्या आहेत तर 3 पोर्ट उपकरणासाठी आपण असेच करण्याचा प्रयत्न करूया तर 3 पोर्ट उपकरणामध्ये सर्व पोर्ट जुळत असल्यास आपले एस पॅरामीटर मॅट्रिक्स असे काहीतरी दिसते आता याव्यतिरिक्त आपण पाहिले सर्व पोर्ट जुळण्याकरिता ही अट आहे जर हे परस्परसंबंध असेल तर आपल्याकडे एस 12 हे एस 21 बरोबर असेल तर एस 13 हे एस 31 बरोबर असेल तर एस 23 हे एस 32 च्या बरोबरीने असेल परस्परक्रियेसाठी ही अट आहे या व्यतिरिक्त जर ते देखील एक लॉसलेस असेल तर आपल्याकडे असणे आवश्यक आहे आणि आपण यापूर्वी या अटीनुसार सुरू केलेल्या या मार्गाने हे होते ही संपूर्ण गोष्ट शून्याच्या समान असेल आता समीकरणाच्या या दोन सेट्सची समस्या मी पूर्वी साध्य केलेला हा सेट मी यापूर्वी सांगितला होता आणि हा दुसरा सेट म्हणून हे सर्व पोर्ट जुळले होते हे परस्परक्रियेचे होते आणि ही लॉसलेसनेसची अट होती या सर्व समीकरणाच्या संचाची समस्या ही आहे की त्यांच्याकडे कोणतेही समाधान नाही ही एक समस्या आहे तर या समीकरणाना उत्तर नाही म्हणूनच आपल्याकडे सर्व 3 असू शकत नाहीत जे जुळणारे व परस्परसंबंधी व लॉसलेसनेस असलेले असतील सर्व एकत्र मिळवू शकत नाहीत मग मग काय उपाय आहे उपाय हा आहे की जर आपण या निकषांपैकी काही निकष सोडले तर हे शक्य आहे आपल्याकडे सर्व पोर्टवर जुळणारे नसले तरी आपल्याकडे एका पोर्टवर जुळणी असू शकते 1 पेक्षा जास्त नाही आणि त्या बरोबर लॉसलेसनेस आणि परस्पर संबंध देखील असू शकतात तर जर मी यासारखा एक लहान तक्ता बनविला तर समजा मला लॉसलेस आणि परस्परसंबंध पाहिजे असेल आणि इतर इष्ट गुणधर्म जुळत आहेत मग असे उपकरण जे लॉसलेस आणि परस्परसंबंध दोन्ही आहे अशा 3 पोर्ट उपकरणाला टी म्हणतात लॉसलेस आणि मॅच केलेल्या उपकरणाला सरक्यूलेटर असे म्हणतात आणि परस्परसंबंध आणि जुळणारे अशा उपकरणाला पॉवर डिवाइडर असे म्हणतात तर या चर्चेतून हे असे आहे मी हे लिहितो पॉवर डिवाइडर तर आपण यावर नंतर अधिक तपशीलवार चर्चा करू परंतु जर आपण येथे परत जाऊ शकलो तर केवळ टी नावाचे हे टी उपकरण पहा केवळ हे उपकरण सर्व पोर्टवर जुळणी देत नाही तथापि ते एका पोर्टवर जुळले जाऊ शकते तर आता आपण या सर्व उपकरणांबद्दल एक एक करून चर्चा करूया मी चर्चा करू इच्छित असलेले पहिले उपकरण टी आहे तेथे टीचे 2 सामान्य प्रकार होते त्यास ई प्लेन टी म्हटले जाते आता ई प्लेन टी एक सिंगल कंडक्टर वेव्ह गाईड आहे ज्याचा आकार या प्रमाणे दिलेला आहे इलेक्ट्रिक फील्ड्स म्हणजे विद्युत क्षेत्रे इलेक्ट्रिक फील्ड्ससाठी सर्वसाधारण नियम असा आहे की ते नेहमीच एकमेकांच्या जवळ असलेल्या पृष्ठभागाच्या दरम्यान असतात तर ई प्लेन टीसाठी या 2 पृष्ठभाग एकमेकांच्या जवळ असल्याने ते ई प्लेन टी आहेत इलेक्ट्रिक फील्ड या 2 पृष्ठभागाच्या दरम्यान असेल मॅग्नेटीक फिल्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र मात्र या इलेक्ट्रिक फील्डमध्ये केंद्रित आहेत तर या टीचे एक प्लेन म्हणजे प्रतल आहे तर उदाहरणार्थ या इलेक्ट्रिक फील्ड लाइनसाठी चुंबकीय फील्ड या इलेक्ट्रिक फील्ड रेषांभोवती फिरतील आता हे एक ई प्लेन टी आहे एक प्रकारची पूरक रचना आहे जिथे आकार समान आहे परंतु रुंदी वेगळी आहे ज्याला एच प्लेन टी म्हणतात एच प्लेन टी मध्ये पुन्हा त्याच तत्त्वाचे पालन केले जाईल की इलेक्ट्रिक फील्ड रेषा एकमेकांच्या सर्वात जवळ असलेल्या पृष्ठभागाच्या दरम्यान आहेत आणि चुंबकीय क्षेत्र रेषा इलेक्ट्रिक फील्ड्सभोवती केंद्रित अशाच असतील तर ही रचना एच प्लेन टी म्हणून ओळखली जाते आता एस पॅरामीटर मॅट्रिक्स आपण सिद्धतेद्वारे दर्शवू शकतो परंतु मी इतकेच सांगू शकतो की ई प्लेन टी साठी जर आपण या आकृतीकडे परत गेलो तर पोर्ट 1 म्हणजे हे पोर्ट 1 आहे हे पोर्ट आहे हे आहे पोर्ट 2 हे पोर्ट 1 आणि हे पोर्ट 3 आहे कोणत्याही सिग्नलच्या फेजमधील फरक समजा पोर्ट 2 मधील इनपुट पॉवर तर पोर्ट 1 आणि पोर्ट 3 वरील असणाऱ्या सिग्नल म्हणजे संकेतांचा फेज फरक पाय फेजमध्ये स्थानांतरित होईल एच प्लेन टीसाठी जर आपल्याकडे पोर्ट 2 मध्ये ऊर्जा येत असेल तर पोर्ट 1 आणि पोर्ट 3 दरम्यान कोणतीही फेज शिफ्ट होणार नाही एच पोर्टसाठी हे पोर्ट 3 आहे हे पोर्ट 1 आहे आपल्याकडे पोर्ट 2 मध्ये प्रवेश करणारी ऊर्जा असल्यास तेथून बाहेर पडणाऱ्या पोर्ट 1 आणि पोर्ट 3 दरम्यान कोणतीही फेज शिफ्ट होणार नाही तर या ज्ञानासह मी फक्त ई प्लेन टीचे एस पॅरामीटर मॅट्रिक्स सांगत आहे हे असे दिले आहे ई प्लेन टीसाठी हे एस पॅरामीटर मॅट्रिक्स आहे एच प्लेन टीसाठी पॅरामीटर मॅट्रिक्स समान असेल परंतु या नकारात्मक चिन्हे येथे नसतील तर हे दर्शविते की पोर्ट दरम्यान कोणताही फेज शिफ्ट नाही हा एस 23 आहे आणि हा एस 21 आहे नकारात्मक चिन्हाची उपस्थिती दर्शविते की पोर्ट 1 आणि 3 मधील पोर्ट 2 मध्ये प्रवेश करणाऱ्या उर्जेसाठी फेज शिफ्ट 180° आहे एच प्लेनसाठी टी तेथे एकसारखीच असेल केवळ ही नकारात्मक चिन्हे तेथे नसतील मी सांगितलेला पुढील 3 पोर्ट उपकरणांचा प्रकार म्हणजे सरक्यूलेटर म्हणून टी साठी आपण पाहिले की ते परस्परसंबंधित व हानि न करणारे उपकरण होते सरक्यूलेटरसाठी हे एक हानि न करणारे आणि जुळणारे परंतु परस्परसंबंधित नाही तर टी हानि न करणारे आणि परस्परसंबंधित होते परंतु सर्व पोर्टवर ते जुळले नाही एक सरक्यूलेटर जुळले आहे आणि हानि न करणारे आहे परंतु परस्परसंबंधित नाही म्हणूनच आपण पहात असलेली ही पहिली परस्परसंबंधित नसलेली सामग्री आहे आणि येथे काही विशेष सामग्री आहेत ज्यात हे गुणधर्म आहेत जी निष्क्रीय सामग्री आहेत परंतु ते अशा प्रकारचे आहेत कारण वेगळ्या ध्रुवीकरणांमुळे लाट आली एकाच सामग्रीतून वेगवेगळ्या दिशानिर्देशांमध्ये प्रवास करणे यामुळेच जेव्हा जेव्हा लाट एका दिशेने प्रवास करते तेव्हा लाट उलट दिशेने प्रवास करते तेव्हा होणाऱ्या पॉवर ट्रान्सफरच्या तुलनेत आपल्याला एक भिन्न पॉवर ट्रान्सफर म्हणजे ऊर्जा हस्तांतरण मिळते समजा एका सरक्यूलेटरसाठी समजा मी म्हटले की सर्व पोर्ट जुळले आहेत म्हणून मी कदाचित एस पॅरामीटर मॅट्रिक्स असे लिहू शकणार आहे आता हे हानिकारक नसल्यामुळे ती एकात्मक अट पूर्ण करेल आणि या समीकरणातून आपल्याला खालील समीकरणे मिळतील आता सरक्यूलेटरमधील विविध बाजूचे योग्य प्रमाणात मोजमाप करुन आपण वेगवेगळ्या पोर्टवरच्या फेजमधील संबंध बदलू शकतो या सरक्यूलेटरसाठी मला मिळालेला अंतिम एस पॅरामीटर मॅट्रिक्स खालीलप्रमाणे दिला जाऊ शकतो सरक्यूलेटरसाठी चिन्ह असे आहे हे पोर्ट 3 आहे हे पोर्ट 1 आहे हे पोर्ट 2 आहे आपण वापरतो आणि त्या दिशेने ऊर्जा हस्तांतरण करण्यास अनुमती आहे हे दर्शविण्यासाठी बाण वापरतो म्हणून या प्रकरणात या एस पॅरामीटर मॅट्रिक्समधून देखील पाहिली जाणारी ऊर्जा आपल्याला दिसते की एस 21 हा 1 बरोबर आहे परंतु एस 21 हा शून्य बरोबर आहे याचा अर्थ ऊर्जा पोर्ट 1 वरून पोर्ट 2 वर हस्तान्तरीत होऊ शकते परंतु पोर्ट 2 वरून 1 पोर्ट 1 हे शक्य नाही आणि आपण हे देखील पाहू शकतो की एस 32 हा 1 च्या बरोबर आहे परंतु एस 23 हा शून्य बरोबर आहे तर याचा अर्थ ऊर्जा पुन्हा पोर्ट 2 ते पोर्ट 3 अशी स्थानांतरित होऊ शकते परंतु परत येऊ शकत नाही आणि पुन्हा एस 13 बरोबर 1 आहे परंतु एस 31 शून्यच्या बरोबर आहे म्हणजे पुन्हा ऊर्जा पोर्ट 3 वरून पोर्ट 1 वर स्थानांतरित होऊ शकते परंतु उलट दिशेने नाही आता सरक्यूलेटरचे काही उपयोग काय आहेत सर्क्युलेटर जरी हे अगदी नवे उपकरण असल्यासारखे दिसत असले तरी ते प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात वापरले जाते कारण काहीवेळा असे होत नाही की ही परस्परसंबंधित नसणारी उपकरण नेहमीच इष्ट असतात या उपकरणांचे काही विशिष्ट उपयोग आहेत चला त्यातील काही उपयोग पाहू एक म्हणजे आपण हा आपला सरक्यूलेटर असल्याचे म्हटले आहे आणि आपण पोर्ट 3 पोर्ट 2 यांना निगेटिव्ह रेझीस्टन्स म्हणजे नकारात्मक प्रतिरोध जोडले आहे आता निगेटिव्ह रेझीस्टन्स नेहमीच इनपुट देण्यास कारणीभूत ठरेल जर हे बी 3 आहे जे या निगेटिव्ह रेझीस्टन्समध्ये प्रवेश करीत आहे तर A3 इन्सिडेंट वेव्ह पोर्ट 3 येथे आहे परंतु लोडमधून रिफ्लेक्टड या वेव्हची तीव्रता बी 3 च्या परिमाणापेक्षा जास्त असेल कारण गॅमा एलचे परिमाण 1 पेक्षा जास्त असेल तर आपण हे निष्क्रिय उपकरणांसाठी पाहिले की गॅमा एलचे परिमाण नेहमीच एकपेक्षा कमी असेल म्हणजे रेझीस्टन्स नकारात्मक असेल रिफ्लेकशन गुणांकाचे परिमाण एकपेक्षा जास्त असेल तर या रचनेनुसार पोर्ट 1वर जाणाऱ्या कोणत्याही सिग्नलला केवळ पोर्ट 3 वर जाण्याची परवानगी दिली जाईल ज्या वेळी ते विस्तारित होईल आणि परत पोर्ट 2 वर प्रसारित होईल आणि पोर्ट 2 पासून पोर्ट 1 पर्यंत परत कोणत्याही ट्रान्समिशन म्हणजे संप्रेषणास परवानगी नाही तर हे एम्पलीफायर किंवा प्रवर्धकसारखे कार्य करेल मग आणखी एक उपयोग होऊ शकतो समजा मी माझा जुळलेला भार पुन्हा पोर्ट 3 वर माझ्या सर्कयूलेटरशी पुन्हा जोडला आणि मग जे घडत आहे ते म्हणजे पॉवर अथवा ऊर्जा पोर्ट 1 वरून पोर्ट 2 मध्ये जाईल आणि परावर्तीत झालेल्या भागात पॉवर पोर्ट 2 पासून प्रतिबिंबित झालेले कोणतेही सिग्नल केवळ पोर्ट 3 वर प्रसारित करण्यास अनुमती असेल जिथे ते या जुळणाऱ्या लोडवर शोषले जाईल तर कारण येथे ए 3 परावर्तीत लाट शून्य असेल आणि फक्त बी 3 होईल म्हणून कोणतीही एकल पोहोचणारी पोर्ट 3 एकदा झेड झिरो चा सामना झाल्यावर ती होणार नाही त्या बी 3 मधील कोणताही घटक परत परावर्तीत होणार नाही तर आपल्याकडे येथे गॅमा एल शून्यच्या बरोबरीने आहे कारण ए 3 शून्य आहे आणि म्हणून पॉवर केवळ पोर्ट 1 पासून पोर्ट 2 वर स्थानांतरित होईल पोर्ट 2 वर उद्भवणारे कोणतेही परावर्तन पोर्ट 1 वर परत येणार नाही तर हे आयसोलेटर सारखे आहे आयसोलेटरसाठी चिन्ह असे आहे ते एक सॉलिड एरो किंवा भरीव बाण आहे आणि सर्क्युलेटरचा आणखी एक वापर म्हणजे सामायिक अँटेना म्हणून केला जातो तर सामायिक अँटेना आपणास माहित आहे की संप्रेषणात आपल्याला समान अँटेनाचा वापर अनेकदा ट्रान्समीटर तसेच रिसिव्हरसाठी करावा लागतो परंतु त्यासाठी आपल्याला ट्रान्समीटर आणि रिसिव्हरसाठी भिन्न टाइमस्लॉट्सचे ठेवावे लागतात ही बऱ्याचदा अडचण होते कारण अशा वाटपासाठी चांगल्या स्विचची आवश्यकता असते आणि ट्रान्समीटर आणि रिसीव्हरच्या सिग्नलमध्ये गळतीही नसावी म्हणून तेथे सरक्युलेटर वापरणे सुलभ होते कारण जर हा आपला अँटेना असेल आणि समजा या मार्गावर सिग्नल ट्रान्समिशनची परवानगी आहे आणि अँटेनाने प्राप्त केलेला कोणताही सिग्नल केवळ या मार्गावर प्रसारित केला जाईल आणि समजा रिसीव्हर चांगले जुळले असेल तर प्राप्त झालेल्या सिग्नलचा कोणताही घटक परत ट्रान्समीटरमध्ये प्रसारित होणार नाही दुसरीकडे ट्रान्समीटर तो पाठवित असलेला कोणताही सिग्नल पहिल्यांदा अँटेनाला पोहोचतो आणि अँटेना चांगली जुळत असल्यास ती कोणत्याही लाटेला परावर्तीत होऊ देणार नाही म्हणून संक्रमित सिग्नलचा कोणताही घटक रिसिव्हरकडे परत येणार नाही तर ही एक दुहेरी अंमलबजावणी आहे आणि अखेरीस मी उल्लेख केलेल्या 3 पोर्ट उपकरणांची तिसरी श्रेणी आहे जी परस्परसंबंधित आहे आणि सर्व पोर्टवर जुळली आहे परंतु लॉसलेस नाही त्या प्रकारच्या उपकरणाला पॉवर डिवाइडर असे म्हणतात तर ते परस्परसंबंधित तसेच जुळलेले आहे परंतु लॉसलेस नाही आता पॉवर डिव्हिडर एक सुप्रसिद्ध सर्किट आहे साधे प्रतिरोधक नेटवर्क ऊर्जा विभाजन करू शकते तर एक साधा प्रतिरोधक ऊर्जा विभाजक पाहू समजा झेड झिरो हा सर्व 3 पोर्टवर वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स आहे आणि समजा की आपल्याकडे झेड झिरोचे 3 प्रतिरोध आहेत ज्यांचे मूल्य झेड झिरो भागिले 3 झेड झिरो भागिले 3 आणि झेड झिरो भागिले 3 आहे आता आपण तपासू शकता की मी या प्रत्येक पोर्टवर भार झेड झिरो जोडल्यास मी याला पोर्ट 2 म्हणतो हे पोर्ट 3 आहे आणि हे पोर्ट 1 आहे समजा मी पोर्ट 2 आणि 3 वर इंपिडन्स झेड झिरो जोडले आहे आणि मग मी इनपुट इंपिडन्स झेड इन शोधण्याचा प्रयत्न केला तर झेड इन हा झेड झिरो इतका होईल आणि हे इतर सर्व पोर्टसाठी खरे असेल तर अशा प्रकारची सामान्य अंमलबजावणी ऊर्जा विभागणी प्राप्त करते आणि ती अगदी सोपी आहे परंतु या अंमलबजावणीत अडचण अशी आहे की जर आपण आपल्या स्लाइडवर परत गेलो तर पोर्ट 1 वर प्रवेश करणारा कोणताही सिग्नल पोर्ट 2 आणि 3 मधे समान रीतीने विभागला जाईल किंवा या रेझीस्टन्सचे योग्य समायोजन करून आपल्याला पोर्ट 2 आणि 3 मधील विभागणी गुणोत्तर मिळू शकते पोर्ट 3 मध्ये प्रवेश केलेल्या सिग्नलसोबत पोर्ट 2 वर पोर्ट 1 व्यतिरिक्त येणारा एक घटक असेल उपयोगांमध्ये काय होते हे पोर्ट 2 आणि 3 वेगळे करणे इष्ट आहे म्हणजे जेव्हा सिग्नल पोर्ट 1 मध्ये प्रवेश करतो तेव्हा केवळ ऊर्जा विभागणी शक्य आहे परंतु जेव्हा सिग्नल पोर्ट 3 मध्ये प्रवेश करतो तेव्हा त्यातील कोणताही घटक पोर्ट 2 वर येणार नाही किंवा त्याउलट होणार नाही तर अशाच एका अंमलबजावणीमध्ये विल्किन्सन पॉवर डिवाइडर म्हणून ओळखले जाणारे सर्किट वापरले जाते तर या विल्किन्सन पॉवर डिवाइडरचे सर्किट असे आहे सर्किट अशाप्रकारे आहे आणि पोर्ट 1 मध्ये प्रवेश करणारी कोणतीही उर्जा ही पोर्ट 2 आणि पोर्ट 3 मध्ये समान विभागली जाईल परंतु पोर्ट 2 मध्ये प्रवेश करणाऱ्या पॉवर 2 मधील कोणताही घटक पोर्ट 3 वर दिसणार नाही आता आपण हे तपासू शकता की इनपुट इंपिडन्स सर्व पोर्टसाठी झेड इन झेड झिरो आहे या व्याख्यान संबंधित स्लाइड्समध्ये या विश्लेषण पद्धतींशी संबंधित पद्धती दर्शविल्या गेल्या आहेत या विल्किन्सन पॉवर डिवाइडरचे एस पॅरामीटर मॅट्रिक्स या समीकरणाद्वारे दिले जाऊ शकतात जर आपण आपल्या स्लाइड्स वर परत जाऊ शकलो तर एस पॅरामीटर मॅट्रिक्स या मॅट्रिक्सने दिले आहेत आपण पाहतो की हा परस्पर संबंध आहे कारण तो सममितीय आहे हे जुळलेले देखील आहे कारण कर्ण घटक शून्य आहेत आणि ट्रान्समिशन लाइनच्या या एक चतुर्थांश तरंगलांबीच्या तुकड्यांच्या अस्तित्वामुळे हा जे आणला आहे आता प्रत्येक वेळी या एक चतुर्थांश तरंगलांबी काय आहेत कारण आपल्याला माहित आहे की एक चतुर्थांश तरंगलांबीच्या ट्रांसमिशन लाइनचा एकूण विद्युत कोन पाय भागिले दोन आहे म्हणूनच आपण असे म्हटले आहे की एस 21 प्रत्यक्षात वजा जे भागिले वर्गमूळ दोन इतका आहे याचा अर्थ असा आहे की ऊर्जा प्रवेशित झाल्यावर सिग्नल पोर्ट 1 मध्ये प्रवेश करतो आणि जेव्हा तो पोर्ट 2 वर पोहोचतो तेव्हा तो पाय भागिले 2 ने हलविला जातो आणि पोर्ट 3 वर येणाऱ्या सिग्नलच्या बाबतीतही असेच होते अर्थात आपण एक गोष्ट पाहतो की एस 23 बरोबर एस 32 बरोबर शून्य इतके आहे म्हणजे पोर्ट 2 आणि 3 आयसोलेटेड आहेत होय या व्याख्यानात आपण 3 पोर्ट उपकरणे समाविष्ट केली जसे मी सांगितले आहे तीन प्रकारची 3 पोर्ट उपकरणे आहेत प्रथम परस्परसंबंधित व हानिकारक नसलेली परंतु सर्व पोर्टवर न जुळणारी एका पोर्टवर जुळणी असू शकते आणि त्या उपकरणाला टी म्हणतात आपण ज्या दुसऱ्या उपकरणाची चर्चा केली ती नॉनरेसीप्रोकल लॉसलेस आणि सर्व पोर्टवर जुळणारी होती त्या उपकरणाला सरक्युलेटर म्हणतात आणि आपण तिसरे उपकरण ज्याचा अभ्यास केला ते परस्परसंबंधित होते सर्व पोर्टवर जुळणारे होते परंतु लॉसलेस नव्हते आणि त्या उपकरणास आपण पॉवर डीव्हायडर म्हणतो पुढच्या व्याख्यानात आपण 4 पोर्ट मायक्रोवेव्ह उपकरणे शिकणार आहोत आणि 4 पोर्ट मायक्रोवेव्ह उपकरणे ही कपलरच्या सामान्य टर्मद्वारे ओळखली जातात धन्यवाद